नमस्कार या विशिष्ट मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे आणि ही एक व्याख्यानमाला आहे जिथे आपण ऑसिलेटर पहात आहोत तर आत्तापर्यंत आपण ऑसीलेटर नेमके काय आहेत हे पाहिले आहे त्यानंतर आपण ऑपरेशनल अॅम्प्लीफायरचा वापर ऑसीलेटर म्हणून कसा करू शकतो हे पाहिले आहे त्यानंतर आपण ऑसिलेटरचे प्रकार आणि निकष पाहिले आहेत निकष म्हणजे काय फीडबॅक नेटवर्कद्वारे ऑसिलेटरच्या इनपुटला परत दिले जाणारे आउटपुट व्होल्टेजचे फेज शिफ्ट 00 असावे दुसरी अट ही गेन आणि फीडबॅक फॅक्टर बीटा 1 पेक्षा जास्त किंवा समान असावी सुरुवातीला आपण ते 1 पेक्षा जास्त ठेवतो दोलन सुरू करा आणि मग दोलन टिकवण्यासाठी आम्ही ते 1 च्या बरोबरीचे करतो मग आपण R आणि C चा वापर पाहिला आहे म्हणून फीडबॅक नेटवर्कमध्ये प्रतिरोधक आणि कॅपेसिटर वापरुन आपण फेज शिफ्ट ऑसीलेटर डिझाइन करू शकतो मग आपण पाहिले आहे की अशी काही प्रकरणे आहेत जिथे तुमचे अॅम्प्लीफायर जे आपण ऑसीलेटरमध्ये वापरतो ते कोणत्याही टप्प्यात शिफ्ट देत नाहीत त्या विशिष्ट प्रकरणात आपल्याला कोणत्याही फेज शिफ्टशिवाय फीडबॅक नेटवर्क वापरावे लागेल कारण एम्पलीफायर आणि आउटपुट कोणत्याही फेज शिफ्ट देत नाही याचा अर्थ एम्पलीफायरचे आउटपुट इनपुटच्या संदर्भात टप्प्यात आहे अशा परिस्थितीत समान टप्पा अभिप्राय नेटवर्कद्वारे ऑसीलेटरच्या इनपुटवर जाईल म्हणून अभिप्राय नेटवर्कमध्ये कोणत्याही प्रकारचे फेज शिफ्ट नसावे वेन ब्रिज ऑसीलेटरचा हे RC ऑसिलेटर आहेत जे कमी वारंवारतेवर वापरले जातात उच्च फ्रिक्वेन्सीसाठी आम्हाला L वापर करणारे ऑसिलेटर वापरावे लागतात ते म्हणजे L इंडक्टर आणि C कॅपेसिटर तर हे ओसीलेटर आहेत जे L आणि C रिअॅक्टन्स किंवा रिअॅक्टिव्ह घटक म्हणून वापरत आहेत मग आपण पाहिले की L आणि C ऑसिलेटर म्हणजे टाकी ऑसिलेटर ऑसिलेटरी सिग्नल तयार करण्यासाठी कसे वापरले जाऊ शकतात टाकी सर्किटसाठी आम्ही पाहिले आहे की सुरुवातीला आपण अशी स्थिती कशी घेऊ शकतो जिथे कॅपेसिटर चार्ज केला जातो आणि नंतर तो डिस्चार्ज होतो जेव्हा इंडक्टर जोडला जातो मग प्रेरक चुंबकीय पद्धतीने चार्ज करतो आणि पुन्हा कॅपेसिटरमध्ये डिस्चार्ज करतो त्यास उलट ध्रुवीयतेमध्ये चार्ज करतो ही उलट ध्रुवीयता लेन्झ कायद्यामुळे येते जी आपण LC ऑसिलेटरच्या बाबतीत पाहिली आहे मग एकदा L आणि C हे फीडबॅक नेटवर्क म्हणून कसे वापरले जाऊ शकतात हे समजल्यावर आम्ही 2 प्रकारचे ऑसिलेटर डिझाइन केले आहेत पहिला एक हार्टले ऑसीलेटर होता आणि दुसरा कोलपिट्स ऑसीलेटर होता आता तुम्हाला कोणत्या ऑसिलेटरमध्ये किती कॅपेसिटर आणि किती इंडक्टर्स वापरावे लागतील हे समजून घेण्याची आमची युक्ती आठवली असेल तर तुम्ही पाहिले असेल की कोलपिट्स ऑसीलेटरमध्ये तुम्ही सहजपणे म्हणू शकता की ते 2 कॅपेसिटर आणि 1 इंडक्टर होते तर हार्टले ऑसीलेटरमध्ये 2 इंडक्टर आणि 1 कॅपेसिटर होते मग आम्ही काही उदाहरणे पाहिली आता दुसर्या प्रकारच्या ऑसिलेटरचे प्रकरण पाहू ज्याला क्रिस्टल ऑसीलेटर म्हणतात तर क्रिस्टल ऑसीलेटरमध्ये जाण्यापूर्वी एक गुणधर्म आहे ज्याला पायझोइलेक्ट्रिक प्रॉपर्टी म्हणतात तर तुम्हाला अगोदरच पायझोइलेक्ट्रिक प्रॉपर्टी म्हणजे काय हे समजून घ्यावे लागेल कारण जेव्हा मी एखाद्या विद्यार्थ्याला पायझो रेझिस्टरचा अर्थ काय असे विचारतो तेव्हा खूप गोंधळ होतो व्याख्या पायझो इलेक्ट्रिकची असेल आणि जेव्हा आम्ही विचारतो की पायझोइलेक्ट्रिक व्याख्या काय आहे ती पायझो रेझिस्टरची असेल म्हणून गोंधळात पडू नका पायझोइलेक्ट्रिक क्रिस्टल्स हे क्रिस्टल आहे की जेव्हा आपण दाब लागू करतो तेव्हा आपल्याला व्होल्टेजमध्ये बदल दिसतो काही क्रिस्टल्स पायझोइलेक्ट्रिक गुणधर्म दर्शवतात दबाव लागू केल्याने व्होल्टेजमध्ये बदल दिसून येतो आणखी एक पायझो प्रतिरोधक आहे शक्ती किंवा दबाव लागू केल्यास प्रतिकारात बदल दिसून येईल तर तेथील पायझो प्रतिरोधक साहित्यातील प्रतिकारात बदल होतो तर आता क्रिस्टल ऑसीलेटर एक इलेक्ट्रॉनिक ऑसीलेटर सर्किट आहे जो एक अचूक वारंवारतेसह विद्युत सिग्नल तयार करण्यासाठी पायझोइलेक्ट्रिक सामग्रीच्या व्हायब्रेटिंग क्रिस्टलचा यांत्रिक अनुनाद वापरतो तर आम्ही हे क्रिस्टल वापरतो आणि क्रिस्टलचे आउटपुट घेतो जे एक विद्युत सिग्नल आहे या विशिष्ट क्रिस्टलच्या यांत्रिक अनुनादामुळे हे व्होल्टेज निर्माण झाले आहे असे आपण म्हणू शकतो जेव्हा आपण दबाव लागू करतो तेव्हा हे यांत्रिकरित्या कसे प्रतिध्वनीत होईल जेव्हा आपण काही दबाव लागू करतो तेव्हा ते प्रतिध्वनीत होऊ लागते हा अनुनाद व्हायब्रेटिंग क्रिस्टल पायझोइलेक्ट्रिक साहित्याने पकडला जाईल आणि विद्युत सिग्नलमध्ये बदल होईल प्रत्येक क्रिस्टलची स्वतःची फ्रिक्वेन्सी असते आणि सतत फ्रिक्वेन्सी ठेवण्यात जास्त स्थिरता असते तर प्रत्येक क्रिस्टलची स्वतःची वारंवारता असते आणि ती स्थिर वारंवारता प्रतिसाद धारण करू शकते अधिक वारंवारता स्थिरतेसाठी प्राधान्य दिले जाते म्हणून जेव्हा आपण स्थिर ऑसीलेटर डिझाइन करू इच्छित असाल क्रिस्टल ऑसिलेटर ला इतर प्रकारच्या ऑसिलेटरपेक्षा प्राधान्य दिले जातात जेव्हा आपण दबाव लागू करतो क्रिस्टल विकृत होत आहे आपण हे हलत असल्याचे पाहू शकता स्लाइड पहा जेव्हा आपण यांत्रिक दबाव लागू करतो तेव्हा व्होल्टेजमध्ये बदल होतो तुम्ही या मीटरकडे बघता दाब लावल्याने व्होल्टेज वाढते प्रेशर सोडले तर व्होल्टेज परत येते तर दबाव लागू केल्याने व्होल्टेज किंवा सिग्नलमधील बदलामध्ये बदल होईल क्रिस्टलच्या पृष्ठभागावर किंवा यांत्रिक शक्तीच्या वापरावर दबाव टाकल्यास क्रिस्टल कंपित होते आणि A C व्होल्टेज तयार होते याउलट जर क्रिस्टल A C व्होल्टेजच्या अधीन असेल तर ते कंपित होते ज्यामुळे क्रिस्टलचे यांत्रिक विकृती होते आता जेव्हा मी क्रिस्टल ऑसिलेटर बद्दल बोलतो तेव्हा आपण क्रिस्टलचे प्रकार काय आहेत आणि आपण कोणत्या प्रकारचा वापर करू शकतो हे समजून घेतले पाहिजे म्हणून जेव्हा आपण क्रिस्टल प्रकारांबद्दल बोलतो प्रथम एक नैसर्गिकरित्या क्रिस्टल प्रकार असतो आणि दुसरा कृत्रिमरित्या क्रिस्टल्स असतो तर रोशेल मीठामध्ये सर्वात मोठी पायझोइलेक्ट्रिक क्रिया आहे परंतु यांत्रिकदृष्ट्या सर्वात कमकुवत आहे सर्वात मोठी पायझोइलेक्ट्रिक क्रियाकलाप म्हणजे यांत्रिक दाबातील थोडासा बदल आउटपुट व्होल्टेजमध्ये प्रचंड बदल घडवून आणू शकतो परंतु यांत्रिकदृष्ट्या सर्वात कमकुवत आहे तर यांत्रिकदृष्ट्या ते खूप कमकुवत आहेत आणि उच्च यांत्रिक दाब सहन करण्यास पुरेसे मजबूत नाहीत म्हणूनच ते बहुतेक मायक्रोफोनमध्ये वापरले जातात तर आता आम्ही असे म्हणू शकतो की जर मी दबाव लागू करताना व्होल्टेज निर्माण करू इच्छितो आणि ते संवेदनशील असावे तर आम्ही रोशेल मीठ वापरू शकतो टरमलाइन नावाचे आणखी एक क्रिस्टल पाहू या क्रिस्टलचा कमीतकमी पायझोइलेक्ट्रिक प्रभाव आहे परंतु यांत्रिकदृष्ट्या तो मजबूत आहे हे सर्वात महाग देखील आहे चला तिसरा क्वार्ट्ज पाहू क्वार्ट्ज रोशेल मीठ आणि टरमलाइन दरम्यान एक तडजोड आहे आणि सहज उपलब्ध आहे आणि सामान्यतः ऑसीलेटरमध्ये वापरली जाते तर हे क्वार्ट्ज क्रिस्टल ऑसीलेटर कुठे वापरले जातात आणि अनुप्रयोग काय आहेत याचा विचार करा घड्याळ काय करते घड्याळात क्रिस्टल ऑसीलेटर आहे का चला कृत्रिमरित्या होणारे क्रिस्टल्स पाहू लिथियम टँटालाइट गॅलियम फॉस्फेट लँगासाइट ही उदाहरणे आहेत तर हे सर्व कृत्रिमरित्या घडणारे क्रिस्टल्स आहेत आता आपण क्रिस्टल ऑसीलेटर कसे डिझाइन करू शकतो ते पाहू तर आपण येथे जे पाहतो ते ट्यून केलेले सर्किट ऑसीलेटर आहे जे पायझोइलेक्ट्रिक क्रिस्टल्सचा वापर त्याच्या अनुनाद टाकी म्हणून करते क्वार्ट्जचा नैसर्गिक षटकोनी आकार आयताकृती आकारात कापला जातो तर आम्ही क्रिस्टल ऑसीलेटर बांधण्यासाठी आयताकृती स्लॅबमध्ये कट केलेल्या क्वार्ट्ज क्रिस्टलचा षटकोनी आकार वापरत आहोत आता हे स्पष्ट क्रिस्टल 2 मेटल प्लेट्सच्या दरम्यान ठेवलेले किंवा माउंट केलेले आहे काम करत नसताना ते यांत्रिक माउंटिंगमुळे कॅपेसिटन्सच्या बरोबरीचे असते कारण तुमच्याकडे कंडक्टिंग प्लेट आहे जेव्हा ते काम करत नाही तेव्हा ते काही डायलेक्ट्रिक साहित्याने विभक्त केलेल्या 2 कंडक्टिंग प्लेट्ससारखे आहे आता कंपन अंतर्गत वारंवारता कंपन वस्तुमान जर क्रिस्टल जडत्व दर्शवत असेल आणि काही कडकपणा कॅपेसिटन्स C द्वारे दर्शविले गेले असेल तर कंपनावर आमच्याकडे हे 3 घटक R L आणि C आहेत जे आपण येथे पाहू शकता हे फक्त एक कॅपेसिटर आहे जेव्हा ते कार्य करत नाही परंतु जेव्हा ते कार्यरत असते तेव्हा तेथे एक प्रतिकार असेल अंतर्गत घर्षण कंपनामुळे तेथे L असेल क्रिस्टल जडत्व दर्शवणाऱ्या वस्तुमानामुळे आणि काही कडकपणा कॅपेसिटर C द्वारे दर्शविले जाते अशा प्रकारे हे RLC चित्रात येते आता RLC एक अनुनाद सर्किट बनवते फ्रिक्वेंसीचे विश्लेषण करण्यासाठी तर आम्हाला काय समजले की जेव्हा क्रिस्टल ऑसीलेटर किंवा ट्यून केलेले सर्किट कार्य करत नाही तेव्हा ते कॅपेसिटन्स म्हणून कार्य करते आणि जेव्हा ते कार्यरत असते जेव्हा ते कंपित होते तेव्हा त्याच्या समतुल्य R L आणि C असतील तर उच्च वारंवारतेसाठी जाडी लहान असावी ज्यामुळे ती यांत्रिकदृष्ट्या कमकुवत होते म्हणून अशा ऑसिलेटरची मर्यादित श्रेणी 200 हर्ट्झ ते 300 किलोहर्ट्झ असेल तर अशा प्रकारे क्रिस्टल ऑसीलेटर वारंवारता निश्चित केली जाते आणि ती जाडीवर अवलंबून असते फक्त समजून घेण्यासाठी आम्ही ते खूप पातळ करू शकत नाही अन्यथा ते यांत्रिकदृष्ट्या कमकुवत होईल आम्हाला आमच्या दोलनांची श्रेणी सुमारे 200 किंवा 300 किलोहर्ट्झ पर्यंत मर्यादित करावी लागेल अजून एक गोष्ट पाहू एकदा प्रतिध्वनी स्थिती उद्भवली मालिका RLC लेगची प्रतिक्रिया Xl च्या समान 2XC आहे म्हणून जेव्हा ही स्थिती उद्भवते तेव्हा अनुनाद येऊ लागतो या स्थितीत प्रतिबाधा किमान आहे जी प्रतिकार R आहे म्हणून प्रतिकार मालिका अनुनाद वारंवारता आधी दिलेल्या अनुनाद वारंवारता सारखीच आहे तर ते काय म्हणते की एकदा अनुनाद स्थिती उद्भवली की Xl हे Xc च्या बरोबरीचे होईल कोणत्या बाबतीत प्रतिबाधा R किमान असेल म्हणून अनुनाद वारंवारतेची मालिका D च्या बरोबरीची आहे म्हणूनच मालिकेच्या अनुनाद वारंवारतेचे सूत्र जसे आपण आधी पाहिले आहे आता समांतर अनुनाद किंवा विरोधी अनुनाद स्थिती उद्भवल्यास काय तर याचा अर्थ काय इतर प्रतिक्रियांची स्थिती जेव्हा मालिका अनुनाद लेगची प्रतिक्रिया माउंटिंग कॅपेसिटर CM प्रतिक्रियेच्या बरोबरीने उद्भवते येथे माउंटिंग कॅपेसिटरहे CM आहे जेव्हा अनुनाद सुरू होतो तेव्हा त्यांचे Xl Xc च्या बरोबरीचे असेल परंतु जर मालिका अनुनाद लेगची प्रतिक्रिया माउंटिंग कॅपेसिटरच्या प्रतिक्रियेच्या बरोबरीची असेल तर प्रतिक्रिया स्थिती उद्भवली तर काय होईल याचा अर्थ या मालिकेच्या घटकांमुळे होणारी प्रतिक्रिया माउंटिंग कॅपेसिटरच्या बरोबरीची आहे तर मालिका अनुनाद वारंवारता मध्ये स्लाइडमधील आलेख पहा आपण y अक्ष वर आउटपुट प्रतिबाधा पाहू शकता आणि आपण x अक्ष वर समांतर अनुनाद वारंवारता पाहू शकता तर येथे जेव्हा तुम्ही पाहता ही क्रिस्टल फ्रिक्वेन्सी असते जेव्हा ती fs सारख्या मालिकेत असते आणि हे अनुनाद देखील प्रतिबाधा कमी करेल मग जेव्हा ते समांतर अनुनादात असते जे fp असते ते पुन्हा एका शिखरावर पोहोचेल आणि शेवटी शेवटी हे पुन्हा घसरत जाईल तर अशा प्रकारे दोलन घडतील मालिका अनुनाद असताना आउटपुट प्रतिबाधा कशी असेल याचे हे फक्त एक प्रतिनिधित्व आहे जेव्हा ते समांतर अनुनादात असते म्हणून जर आपण पुढे स्थिरतेबद्दल बोललात तर तापमान वृद्धत्व इत्यादींमुळे क्रिस्टलची वारंवारता वेळेनुसार किंचित बदलते तर आता आणखी एक मुद्दा असा आहे की जेव्हा आपण क्रिस्टल वापरत असतो तेव्हा त्याचे आयुष्य असते म्हणून जसजसा वेळ वाढतो किंवा जेव्हा तापमान बदलते तेव्हा क्रिस्टल्सची वारंवारता थोडीशी बदलते तर तापमान स्थिरता हर्ट्झ किंवा मेगा हर्ट्झ प्रति डिग्री सेंटीग्रेड तापमानात प्रति डिग्री वारंवारता बदल तापमानात 1 अंश सेंटीग्रेड बदलासाठी वारंवारता 10 ते 12 हर्ट्झ मेगाहर्ट्झमध्ये बदलते हे अगदीच लहान आहे कारण आम्ही मेगाहर्ट्झबद्दल बोलत आहोत मेगाहर्ट्झमध्ये जर माझ्याकडे 10 ते 12 हर्ट्ज बदलले तर ते खूपच लहान आहे हे खूपच कमी असेल सुमारे 0 201 टक्के किंवा 0 1 टक्के जे खूप कमी आहे तर म्हणूनच जर मेगाहर्ट्झ रेंजमध्ये 1 मिनिटात 10 ते 12 हर्ट्झ असेल तर तापमानात होणारा बदल लक्षणीय प्रमाणात बदलणार नाही म्हणूनच आपण असे म्हणू शकतो की तापमानातील बदलावर वारंवारतेमध्ये होणारा बदल हा नगण्य आहे म्हणून सर्व व्यावहारिक हेतूंसाठी ते स्थिर असल्याचे मानले जाते परंतु जर हा जास्त बदल देखील स्वीकार्य नसेल तर क्रिस्टल एका बॉक्समध्ये ठेवले जाते जेथे तापमान स्थिर राखले जाते ज्याला स्थिर तापमान ओव्हन किंवा स्थिर तापमान बॉक्स म्हणतात तर काही प्रकरणांमध्ये तापमानात अगदी लहान बदलामुळे वारंवारतेमध्ये थोडासा बदल होईल जो 1 डिग्री उजवीकडे 10 ते 12 हर्ट्झ आहे तर 2 डिग्रीसाठी ते 24 हर्ट्झ असेल 3 डिग्री असेल तर ते 36 हर्ट्झ असेल आणि पुढे आणि पुढे परंतु जर काही सर्किट्समध्ये वारंवारतेमध्ये तेवढा बदल स्वीकारार्ह नसतो जिथे आम्हाला क्रिस्टलची अचूक स्थिर वारंवारता देण्याची आवश्यकता असते आणि तापमानाचा कोणताही परिणाम होऊ नये तर आम्हाला क्रिस्टल बॉक्समध्ये ठेवावे लागते ज्याला स्थिर तापमान ओव्हन किंवा स्थिर तापमान बॉक्स म्हणतात जेव्हा मी दीर्घकालीन स्थिरतेबद्दल बोलतो तेव्हा आपण जे पाहतो ते मूलतः क्रिस्टल सामग्रीच्या वृद्धत्वामुळे होते वृद्धत्वाचे दर क्वार्ट्ज क्रिस्टलसाठी दरवर्षी 2 x 10 8 आहेत हे देखील अत्यंत लहान आहे 2 x 10 8 प्रति वर्ष खूप लहान आहे म्हणूनच त्याची दीर्घकालीन स्थिरता देखील एक प्रकारची उत्कृष्ट आहे अल्पकालीन स्थिरता क्वार्ट्ज क्रिस्टलमध्ये वारंवारतेची वारंवारता 106 मध्ये 1 पेक्षा कमी असते जी दररोज 0 0001 असते हे देखील अत्यंत लहान आहे आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारला की मागील स्लाइडमध्ये घड्याळाचा काय समावेश होतो आणि मी तुम्हाला या स्लाइडमध्ये उत्तर दिले आहे तर आपण येथे पाहता कारण एकंदर क्रिस्टलमध्ये चांगली वारंवारता स्थिरता आहे म्हणूनच संगणक काउंटर इलेक्ट्रॉनिक मनगटी घड्याळे इत्यादी मूलभूत वेळ साधने इत्यादींमध्ये याचा वापर केला जातो तर आता तुम्हाला माहित आहे की जेव्हा आपण ऑसिलेटर आणि विशेषतः क्रिस्टल्सबद्दल बोलतो तेव्हा वारंवारता स्थिरता खूप महत्वाची असते जेव्हा क्रिस्टल्स इतके स्थिर असतात की ते संगणक काउंटर आपल्या डिजिटल मनगटी घड्याळासह मूलभूत वेळ साधनांसह अनेक अनुप्रयोगांमध्ये वापरले जातात तर हे क्रिस्टलचे अनुप्रयोग आहेत तर आता आम्हाला fs Cequivalent fp हे समीकरण काय आहे हे समजत असल्याने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करूया एक समस्या अशी आहे की क्रिस्टलमध्ये 2 हेन्रीच्या बरोबरीने इंडक्टर L C च्या बरोबरीने 0 01 पिकोफॅरड आणि R हे 2 किलो ओमच्या बरोबरीचे असते त्याची माउंटिंग कॅपेसिटन्स 2 पिकोफराड आहे मालिका आणि समांतर अनुनाद वारंवारतांची गणना करा तर प्रश्न आणि उपाय देखील खूप सोपे आहे आम्हाला CM देण्यात आले आहे आता आपल्याला fs पाहावे लागेल जे मालिका अनुनाद वारंवारता आहे जे L C च्या मुळाखाली 1 बाय 2 pi आहे तर जेव्हा तुम्ही ते सोडवाल तेव्हा तुम्हाला 1 125 मेगाहर्ट्झ मिळेल तर कसे जर तुम्हाला दिसले की L हे 2 हेन्री आहे तर C हे 0 01 आहे आणि आम्हाला 1 बाय 2 pi 2 च्या मुळाखाली 0 001 ते 10 12 मध्ये लिहावे लागेल जे आम्हाला 1 125 मेगाहर्ट्झचे fs देईल आता आम्हाला माहित आहे की fp हे L Cequivalent च्या मुळाखाली 1 बाय 2 pi आहे आपल्याला Cequivalent शोधायचे आहे आणि आता Cequivalent शोधण्यासाठी आपल्याला सूत्र माहित असणे आवश्यक आहे CM गुणिले C ला CM अधिक C ने भागाकार केले आहे आम्ही CM चे मूल्य 2 picofarad आणि CE म्हणजे 0 01 pico farad लावू तर 2 गुणिले 10 12 गुणिले 0 01 गुणिले 10 12 ला 2 गुणिले 10 12 अधिक 0 01 गुणिले 10 12 भागाकार केल्यास ते आपल्याला 9 95 10 15 फराडमध्ये देईल तर आता आपल्याला माहित आहे की Cequivalent काय आहे fp च्या समीकरणात 1 बाय 2 pi च्या मुळाखाली Cequivalent चे मूल्य 0 01 ते 10 15 आणि L 2 हेन्री लिहावे लागेल तर जेव्हा आम्ही हे सोडवतो तेव्हा आम्हाला 1 128 मेगाहर्ट्झच्या जवळ उत्तर मिळेल आणखी एक उदाहरण पाहू तर आता हे युनि जंक्शन ट्रान्झिस्टर चे उदाहरण आहे आम्ही UJT ऑसीलेटरकडे जाण्यापूर्वी क्रिस्टल ऑसिलेटर बद्दल पटकन समजून घेऊ आणि नंतर UJT ऑसीलेटर पुढील मॉड्यूल मध्ये घेऊ तर आपण आत्तापर्यंत जे पाहिले ते म्हणजे ऑसीलेटर मध्ये क्रिस्टल्सचा वापर कसा करता येतो आणि मग कोणत्या प्रकारचे क्रिस्टल्स उपलब्ध आहेत जे पायझोइलेक्ट्रिक गुणधर्म दर्शवतात आणि मग आपण पाहिले की कोणते क्रिस्टल अधिक स्थिर आहे मग आपण पाहिले की आपण या क्रिस्टलचा ऑसीलेटर म्हणून कसा वापर करू शकतो आणि आपल्याला कोणत्या प्रकारची फ्रिक्वेंसी सूत्रे मिळू शकतात हे fs आहे किंवा हे fp आहे का आणि नंतर आम्ही काही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आम्ही हे देखील पाहिले की हे स्फटिक अत्यंत स्थिर होते आणि म्हणूनच ते अनेक अनुप्रयोगांमध्ये वापरले जातात ज्यावर या विशिष्ट मॉड्यूलमध्ये चर्चा केली गेली तर आता तुम्हाला फेज शिफ्ट ऑसीलेटर वेन ब्रिज ऑसीलेटर कॉल्पिट्स ऑसीलेटर हार्टले ऑसीलेटर आणि क्रिस्टल ऑसिलेटर माहित आहेत पुढील मॉड्यूलमध्ये आपण युनि जंक्शन ट्रान्झिस्टर यूजेटी ऑसिलेटर काय आहेत ते पाहू तर आम्ही या विशिष्ट क्रिस्टल ऑसिलेटरवर हे व्याख्यान थांबवू आणि पुढील मॉड्यूलमध्ये इतर प्रकारचे ऑसिलेटर काय आहेत ते पाहू तोपर्यंत तुम्ही फक्त या स्लाइड्स बघा आणि ऑसिलेटर नेमके कसे कार्य करते ते पूर्णपणे समजून घ्या जर तुम्ही आधीचे मॉड्यूल्स चुकवले असतील तर परत जा आणि आधीचे मॉड्यूल पहा आणि बरखाऊसेन निकष काय आहे आणि ऑसिलेटर कसे डिझाइन केले गेले ते पहा तर आपण पुढच्या वर्गात भेटू तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या नमस्कार